नमस्कार अभियांत्रिकी रेखाचित्र व संगणक ग्राफिक्स वरील आमच्या NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी IIT खडगपूर मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा राजाराम लकाराजू आहे आपण मॉड्यूल नंबर 2 मध्ये आहोत व्याख्यान क्रमांक 11 विशेषत कोनिक सेक्शन्सवर लक्ष केंद्रित करते तर मग प्रथम आपण पाहू कोनिक सेक्शन म्हणजे काय चला आपण एक राइट सर्क्युलर कोन घेऊ राइट सर्क्युलर कोन जर आपण शीर्षावरून रेषा सोडत असाल तर ती बेस वर एक परपेंडीकुलर लाईन बनवते चला ते काढू तर जर मी कोन घेत असेल तर सामान्यतः रेखांकन प्रॅक्टिसमध्ये ऑब्जेक्टच्या मागच्या बाजूस असलेले काही जे सरळसरळ दिसत नाही ते डॅश रेषा द्वारे दर्शवितो तर अभियांत्रिकी रेखांकनाचे हे एक स्टॅंडर्ड कन्व्हेन्शन आहे ही लाईन जर आपण शंकूच्या फ्रंटल व्ह्यू पहात आहोत तर हे व्हिजिबल आहे आणि जर ती अपारदर्शक प्रकारची वस्तू असेल तर कदाचित ती व्हिजीबल नसेल जर ती पारदर्शक असेल तर ती कदाचित व्हिजीबल असेल अशावेळी आम्ही हे तुटक रेषांनी दर्शवू म्हणून कोणत्याही इनव्हिजिबल प्रकारच्या वस्तू आणि ऑब्जेक्ट अस्तित्त्वात असल्या तर आपण हे तुटक रेषांनी दर्शवितो आणि ही अपेक्स आहे अपेक्स वरून जर आपण लंब सोडत असाल तर आणि सामान्यत सेंटर लाईन आपण डॅश डॉट कॉन्व्हेन्सन्स द्वारे दर्शवतो तर बेससह हा एक परपेंडीकुलर अँगल बनवितो म्हणजेच ते 90 डिग्रीज आहे अशा प्रकारच्या कोन्सना राईट सर्क्युलर कोन्स म्हणतात काही प्रकरणांमध्ये शंकूचे आकार नॉन राईट सर्क्युलर असू शकतात याचा अर्थ असा की आपण एक वर्तुळ काढू या आपल्या या कोनचा बेस कदाचित या प्रकारचा असू शकेल म्हणून जर हे शीर्षस्थानापासून वर्तुळाच्या सेंटर पर्यंत असेल जर आपण कदाचित ते 90 डिग्री मध्ये जॉईन करत नसूतर हे एक कोन अल्फा बनवते अशा प्रकारच्या कोन्सना राईट सर्क्युलर कोन्स म्हणतात आणि त्यास सामान्यतः कोन असे म्हणतात चला आपण एक प्लेन घेऊ जसे की चाकू कोन मधून जाण्यासारखे आहे आपण त्या विभागात कोन कापू तर आडव्या दिशेने कोन कापून एखादा ते बनवू शकतो त्याचप्रमाणे आपण क्षैतिज स्थानापासून कुठल्याही ठिकाणी शंकूचा तुकडा काढू शकतो याचा अर्थ असा की इंक्लीनेशन अँगल अल्फाचा अर्थ असा की आपण खरोखर एक स्लाईस बनवू शकतो दोन्ही प्रकरणांमध्ये जर आपण वरचा भाग काढून टाकत आहोत तर आपल्याला भिन्न प्रकारचे वक्र मिळेल उदाहरणार्थ त्याच कोनसाठी राइट सर्क्युलर कोन जर आपण कट विभाग बनवत असाल तर सहसा कट विभाग दर्शविले जातात जर आपण काही स्लाईसिंग सारखे किंवा त्याप्रमाणे काही करत असाल तर आपण ते लॉंग डॅश थिक लॉंग आणि थिक डॅश ओळींनी दर्शवितो हे कदाचित एक विभाग असल्याचे सूचित करते सहसा हे जेथे समाप्त होते त्यासाठी आपण हे चिन्ह x x सारखे काहीतरी दर्शवितो म्हणजे ते एक प्रकारचे प्लेन आहे ज्यास आपण कापणार आहोत विभाग कापा आणि तो व्ह्यू दाखवा तर जर आपण वरून सर्व बाजूंनी पहात आहोत कोणत्याही कट विभागाशिवाय शंकू कदाचित एखाद्या वर्तुळा सारखे दिसेल ज्याला आपण टॉप व्ह्यू कॉल करीत आहोत आम्ही या व्ह्यू विषयी नंतरच्या भागांमध्ये अधिक काही शिकू आणि या टप्प्यावर आपल्याला दिसणारी एक टीप हे असेच काहीतरी आहे याला आपण फ्रंट व्ह्यू म्हणतो समोरच्या बाजूने आपण हे पहात आहोत आणि जर आपण वरून शंकू पहात असाल तर कदाचित ते वर्तुळा सारखे दिसते चला तर x x हा भाग घेऊ त्यास स्लाइस करू हा वरचा भाग काढून टाका जेणेकरुन जर आपण हा वरचा भाग काढून टाकला कदाचित हा भाग आपण x x ने काढला असेल तर उर्वरित भाग कदाचित तिथेच ठेवला आहे म्हणून जर हा शंकू आपण पुन्हा टॉप व्ह्यूवरून पहात असाल तर हा भाग आपल्याला वर्तुळासारखा दिसतो तर कट विभाग सामान्यतः आम्ही हॅश लाईनद्वारे दर्शवितो आणि हा नॉन कट विभाग आहे परंतु सामग्री अस्तित्त्वात आहे म्हणून पुन्हा आपण एक मोठे वर्तुळ पाहू तर हा संपूर्ण सर्क्युलर बेस एक वर्तुळ आणि कट विभाग आपण पाहू आपण तो भाग काढून टाकला म्हणून हॅश रेषांद्वारे आपण त्यास एक वर्तुळ म्हणून पाहतो राइट सर्क्युलर कोन साठी कोणतेही होरिझोंटल प्लेन जर आपण कापत असाल तर आपण त्याला येथे वर्तुळ म्हणू हे ते वर्तुळ आहे तर इनक्लाइंड सेक्शन कडे पाहू पुन्हा राईट सर्क्युलर कोनसाठी आपण दुसरा कट विभाग घेतो ही सेंटर लाईन आहे ही त्रिज्या आहे याला आपण म्हणतो जे आपले कन्व्हेन्शन रेखांकनामध्ये आहे ते आपण त्या ऑब्जेक्टच्या बाहेरील बाजूस दाखवू H कॉल करू आणि ही त्रिज्या किंवा व्यास आपण त्रिज्या दर्शवू शकतो आता जर आपण कोन अल्फा बनवण्यासाठी इनक्लाइंड सेक्शन घेत असाल तर हा वरचा भाग काढून टाका त्यास काढा आणि या भागाची कल्पना करा तर हा खालचा भाग टॉप व्ह्यूमध्ये वर्तुळासारखे दिसते तर हे वर्तुळ या रेषांनी बांधले जाईल आणि तेथे हा बिंदू जुळेल आणि हा बिंदू तेथे जुळेल हे वरच्या बाजूस आहे हे तळाशी आहे तर जर आपण त्याकडे वर्तुळ म्हणून पहात आहोत तर आपल्याला त्यासारखे काहीतरी दिसेल हे एक विस्तारित वर्तुळ आहे ज्यास आपण सामान्यत ईलिप्स म्हणतो ज्यामध्ये मेजर एक्सिस आणि मायनर एक्सिस असते तर कोणताही इनक्लाइंड सेक्शन परंतु तो दोन्ही बाजूंनी कट असलेला आवश्यक आहे चला आपण त्या बिंदूंना A बिंदू B बिंदू म्हणू या शंकूच्या दोन्ही बाजूंनी जर स्लॅन्ट बाजूला कापले असेल तर तर ही स्लॅन्ट बाजूपैकी एक आहे ही दुसरी आहे संपूर्ण परिघाच्या आसपास आपल्याल्या स्लॅन्ट बाजू मिळतील तर दोन्ही बाजूंच्या स्लॅन्ट जर येथे आणि येथे प्रतिच्छेदन करत असेल तर नंतर वरचा भाग जर काढायचा दिसतोअसेल तर तो उरलेला भाग ईलिप्स प्रमाणे दिसतो तर आपण त्याच राईट सर्क्युलर कोनसाठी इतर इनक्लाइंड सेक्शन पाहू आता या केस मध्ये या स्लॅन्टच्या समांतर अशा स्थितीत ही स्लॅन्ट एज आहे जर आपण कट विभाग बनवत असाल तर ही स्लॅन्ट समांतर आहे तर आपल्याला त्याच्या समांतर जाण्यासाठी आणि कदाचित कट विभाग बनवावा लागेल तर ही रेषा समांतर असल्यास आपण पाहत असलेल्या वर्तुळात प्रोजेक्ट केलेला हा भाग एक पॅराबोला म्हणून दिसतो तर आपण हे काढून टाकत आहोत तर या भागापर्यंत आपण हा पॅराबोला म्हणून पाहतो अशाप्रकारे आपण पॅरोबोला तयार करतो तर जर आपली कोऑर्डिनेट सिस्टीम त्या Y अक्षांसारख्या X अक्षासारख्या इनक्लाइंड प्लेनवर असेल तर हे X अक्ष Y अक्ष फ्लिप करा तर आपण अशाप्रकारे पॅराबोला मिळवतो X अक्ष Y अक्ष हे आपण नेमके कोठे ट्रान्सलेट करीत आहोत यावर अवलंबून आहे जर आपण त्याभोवती केंद्रित आहोत जर हे कोऑर्डिनेट अक्षांचे मूळ असेल तर मग आपला पॅराबोला या बिंदूतून जातो जर ओरिजिन दुसरीकडे स्थित असेल तर आपण तेथे पॅराबोला पाहू आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा पहिला मुद्दा म्हणजे स्लॅन्टपासून आपण समांतर दिशेने जात असल्यास कट विभाग बनवा आणि काढून टाका x आणि y च्या कोऑर्डिनेटअक्षा वरच्या उरलेल्या भागाला आपण पॅराबोला म्हणतो आपण इतर इनक्लाइंड विभाग घेत असल्यास आपल्याला हायपरबोलिक वक्र नावाचे काहीतरी दिसते तर स्लाइस अँगल आणि स्थानाच्या आधारे आपल्याला वेगवेगळे कोनिक वक्र मिळतात हे कारण आहे ज्यामुळे आपण कोनवरून म्हणतो हे कन्स्ट्रक्टरर्स आहेत म्हणून आपण त्यांना कोनिक वक्र म्हणतो सर्व विभाग शंकूचे काप करून त्यापासून तयार केले जाते म्हणून अशा प्रकारच्या विभागांना कॉनिक विभाग म्हणतात आणि अभियांत्रिकी एप्लिकेशन्स मधील हे खूप शक्तिशाली वक्र आहेत उदाहरणार्थ आपण मशीन गिअर किंवा यांत्रिक गिअर्स पाहूवाहनांमध्ये कदाचित सायकल मोटार वाहने अगदी पुली शाफ्ट प्रकारच्या गोष्टीसाठी देखील वर्तुळ हे एक ही सामान्य वैशिष्ट्य आहेत तर वर्तुळाकार आपण राईट सर्क्युलर कोनला आडवे कापून प्राप्त करू ईलिप्स प्लॅनेटरी गीअर्स आणि ऑफ सेंटर ट्रान्समिशन प्रकारच्या प्रणालींसाठी सामान्य आहे तर मग येथे आपण त्या प्लॅनेटरी गीअर्सकडे पाहू म्हणून ड्रायव्हिंग गती या सर्क्युलर गीयरद्वारे तयार केली गेली असेल जर ते येथे केंद्रीत केलेले असेल तर आपण या गीयरवर आणि त्या गिअर वर पावर ट्रान्सफर करण्याच्या स्थितीमध्ये असू आणि शेवटी या प्लॅनेटरी गीयर प्रकारच्या व्यवस्थेत सुद्धा तर हे प्लॅनेटरी गीअर कधीकधी येथे येतात कधीकधी मोठ्या छोट्या अक्षांमधून वर जातात आणि पावर आवश्यक ठिकाणी पोहोचवतात अशाप्रकारे या सर्क्युलर ईलिप्टिकल प्रकारच्या गिअर्स मधून आपल्याला विद्युत प्रसारण मिळते आणि काहीही डिझाइन करण्यासाठी किंवा कदाचित ते उत्पादनाकरिता पाठवण्यासाठी त्या गियरच्या आतील भागात लंबवर्तुळ तयार करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्या उद्देशाने आपण लंबवर्तुळ किंवा वर्तुळ कसे तयार करावे याबद्दल शिकत आहोत गणिताच्या दृष्टीने आपण हे x स्क्वेअर बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय b स्क्वेअर कॉन्स्टंट संख्या किंवा 1 सह रिप्रेझेंट करू शकतो अशाप्रकारे आपण जॉमेट्रीकली कन्स्ट्रक्ट करू शकतो परंतु जेव्हा मशीनिंग आणि इतर गोष्टी असतील तेव्हा यांत्रिक साधनांनी हे ईलिप्स धातूचे बनवावे तर आपण सरळ सरळ तिथे हा पेन पेपर वापरत नाही यांत्रिक व्यवस्था अशा प्रकारे असावी की शेवटी ते ईलिप्स बनवेल उदाहरणार्थ आम्ही आपले मिनी ड्राफ्टर घेत असल्यास मिनी ड्राफ्टरचा एक भाग एका बाजूला निश्चित केला गेला आणि एकदा आपण हे स्केल घट्ट केले की जिथे आपण हे मेकॅनिकल ड्राफ्टर हलवाल तिथे नेहमी उभ्या आणि आडव्या रेषा तयार केल्या जातात तर त्या हेतूसाठी आम्ही या प्रकारच्या उभ्या आडव्या रेषा तयार करण्यासाठी फोर बार मेकॅनिझम वापरत आहोत तर आपले यांत्रिक डिव्हाइस जरी आपण आडव्या उभ्या रेषा तयार करीत नसले तरी बार लिंकेज अशा मार्गाने फिरतात की ते या आडव्या उभ्या रेषा नेहमीच तयार करतात त्याचप्रमाणे आपण या टूल्स चे मशीनिंग करीत असताना एखाद्याला या प्रकारचे लंबवर्तुळ काढायचे असल्यास हे लंबवर्तुळ आणि वर्तुळ तयार करण्यासाठी एक स्टॅंडर्ड प्रोटोकॉल असावा आणि हीच गोष्ट आपण या कॉनिक सेक्शन्ससाठी शिकणार आहोत विविध प्रकारचे एप्लीकेशन्स उदाहरणार्थ इमारत घुमट्यासारखे येथे एक चित्र आहे एक बांधकाम आहे त्याच्या वरच्या बाजूस एक वर्तुळ असू शकते ते कदाचित लंबवर्तुळ प्रकारचे वक्र असू शकते तर जर आपण पृष्ठभागाच्या बाहेरील बाजूस पहात आहोत तर कदाचित ते लंबवर्तुळाकार असेल ते लंबवर्तुळ का आहे कारण येथे मेजर एक्सिस आणि मायनर एक्सिस वेगवेगळ्या लांबीचे आहेत यामुळेच लंबवर्तुळ तयार होते एखाद्या दंतचिकित्सकास जर हे दात बनवायचे असेल कृत्रिम रोपण करायचे असेल तर सर्व प्रथम त्याला खरोखरच दातांचे स्थान कुठे असावे आणि हे दात कोणत्या प्रकारे अरेंज केले आहेत हे डिझाइन करावे लागेल त्या हेतूसाठी सहसा आपले मानवी तोंड हे भिन्न मेजर एक्सिस मायनर एक्सिसच्या लंबवर्तुळ स्वरूपात असते तर येथे लंबवर्तुळ या तुटक रेषांनी दर्शविले आहे मेजर एक्सिस हा सर्वात लांब आहे आणि मायनर एक्सिस ही सर्वात लहान आहे त्या मेजर एक्सिसला नॉर्मल अशा लोकेशन ला दात अरेंज केले जातील तर दंतचिकित्सकास सर्वप्रथम सॉफ्टवेअर किंवा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनद्वारे व्यवस्था करावी लागेल दात काय असावेत आणि ते नेमके कोठे स्थित असावे हे शोधा तर त्या हेतूसाठी सर्वप्रथम एखाद्याने लंबवर्तुळ तयार करावे ही आदर्शवादी केसआहे त्याचप्रमाणे कॅम्स सीसीटीव्ही कॅम्स स्पाय कॅम सारख्या पाळत ठेवण्याच्या उपकरणांमध्ये प्रकाश किरण कदाचित परावर्तित किरण ऑब्जेक्टमधून येतात शेवटी ते एक किंवा दोन बिंदूवर फोकस करतात तर हे सर्व किरण पृष्ठभागावर आपटतात अंतर्गत रिफ्लेक्शन्स होतात शेवटी या रेषेवरील एक किंवा दोन बिंदूंवर फोकस केले जाईल जर आपण याकडे पहात आहोत तर कदाचित हे वक्र एक लंबवर्तुळ तयार करेल तर त्यात नेहमी दोन फोसाय सेंटर्स असतात F आणि F प्राइम तर हे सर्व किरण अंतर्गत रिफ्लेक्शन करतात आणि शेवटी या बिंदूंवर एकत्र येतात किंवा आमच्याकडे दोन ठिकाणी लाईट स्रोत असल्यास ते रेडियल दिशेने उत्सर्जित होतात परंतु या सर्व गोष्टींचे अंतर्गत रिफ्लेक्शन होते शेवटी दोन बिंदू F आणि F प्राइम फोकस करा पाळत ठेवण्यासाठी आम्हाला कॅमेरे आवश्यक आहेत हे लंबवर्तुळ प्रकारचे विभाग देखील आवश्यक आहेत चला आपण प्रथम सिग्नल प्रोसेसिंग पाहूया सिग्नल प्रोसेसिंगसाठी एकतर हे उपग्रहांकडून किंवा बाहेरील लहरींकडून सतत येणारे बीम आहेत ते समांतर बीम असू शकतात जे या पॅराबोलिक प्रकारच्या डिश एंटीना मिररवर स्ट्राईक होतात शेवटी ओहोटी होते आणि एका बिंदूमध्ये एकत्र येतात हे सिग्नलला बळकट करते तिथून तुम्ही ते संकलित करता डेटा विश्लेषणासाठी किंवा टीव्हीसाठी ते पास करता तर उदाहरणार्थ या कम्युनिकेशनसाठी चला आपण आपला टिपिकल डिश एंटीना पाहू हे संपूर्ण बिंदू एका बिंदूवर फोकस केले जातील तर उपग्रहांकडून येणारे समांतर बीम ते या पॅराबोलिक मिररला स्पर्श करतील वेगवेगळ्या ठिकाणी उत्सर्जित होतील तिथून शेवटी फोकल बिंदूवर फोकस किंवा फोकस बिंदूवर एकत्रित येतील आणि ज्या बिंदूला आपण पॅराबोलासाठीचा वोरटेक्स म्हणतो आणि एकदा हे कन्वर्जन झाल्यानंतर एम्पलीफायर मॉड्युलेटेड केले जाते आणि शेवटी सिग्नल प्रक्रियेसाठी पाठवले जाते तर आमचे पॅराबोला या प्रकारच्या सिग्नल प्रोसेसिंग अप्लिकेशन्ससाठी मुख्यत्वे उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे जर ते सस्पेन्शन ब्रिज असल्यास तर येथे ही प्रवाहाच्या दिशेने वाहणारी नदीआहे आणि त्यावर एक पूल आहे सहसा सस्पेन्शन ब्रिज मध्ये केबलचा भार वितरित करावा लागतो तर तेथे वस्तुमान किंवा स्तंभ असतील आणि तेथे कॅन्टिलिव्हर प्रकारचे सस्पेन्शन ब्रिज असतील आणि हे दोरखंडाद्वारे जोडले जाईल संपूर्ण वजन या वायर्सवर अडकवले जातील आणि सामान्यत या वायर्स पॅराबोलिक प्रकारच्या मार्गाच्या असतात तर ब्रिज कन्स्ट्रक्शनसाठी या पॅराबोलिक वक्रांचे कन्स्ट्रक्शन करणे आणि या दोरखंडाची लांबी एका बिंदूपासून दुसर्या बिंदूपर्यंत किती असावी हे निश्चित करणे आवश्यक आहे जोपर्यंत आम्ही पॅराबोला तयार करत नाही तोपर्यंत लोड वितरणासाठी किती लांबी असणे आवश्यक आहे हे आम्हाला माहिती नसते त्याचप्रमाणे आर्किटेक्चर मध्ये देखील हे पॅराबोलाज सौंदर्याचा पैलू देतात तर या घुमट्यांसाठी आपण अशा प्रकारचे पॅराबोलिक कन्स्ट्रक्शन करतो हे पॅराबोलाज कधीकधी उभ्या दिशेने देखील इनक्लाइंड असतात हे y स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर किंवा x स्क्वेअर इक्वल टू y स्क्वेअर प्रकारचे पॅराबोलाज असू शकत नाही परंतु ऑफ सेंटर्ड आणि वाकलेल्या प्रकारचे पॅराबोलाज देखील आपण घेऊ त्याचप्रमाणे एनर्जी हार्वेस्टिंग साठी या दिवसात लोक ग्रीन एनर्जी कडे लक्ष्य करीत आहेत त्या हेतूसाठी आम्हाला ही सौर उर्जा संकलित करावी लागेल पॅनेल गरम करावे किंवा सॉलिड स्टेट प्रकारच्या उपकरणांद्वारे कन्वर्जन करावे लागेल ही सर्व फोटो फोटॉनिक एनर्जी रूपांतरित होईल आणि शेवटी प्रसारित होईल किंवा कदाचित सोलर हीटिंग एप्लीकेशनसाठी आपण हे सौर बीम गोळा करता एका बिंदूवर फोकस करा ज्याद्वारे पाणी जाईल जेणेकरून तापमानात वाढ होईल आणि शेवटी पाणी सोलर हीटिंग साठी वापरले जाईल त्या उद्देशाने लोक पॅराबोलिक प्रकारचे मिरर देखील घेतात त्याचप्रमाणे निर्दिष्ट एप्लीकेशनला लक्ष्य करण्यासाठी उदाहरणार्थ एक हेलिकॉप्टर आहे जे बॉम्ब सोडत आहे हे सहसा पॅराबोलिक स्वरूपात जाते कदाचित ते बॉम्बचा स्फोट करतात किंवा पूरग्रस्त आपत्ती झोनमध्ये अन्न उत्पादनांचा पुरवठा करतात एकसारख्या गतीने हे हेलिकॉप्टर फिरत असल्यास जर ते पॅकेट सोडत असेल तर ते पॅराबोलिक स्वरूपात येते आणि हे याचे मूळ आहे हायपरबोलाचे कूलिंग टॉवर्स आणि ड्राफ्ट टॉवर्ससाठी विशेष एप्लीकेशन आहेत येथे थर्मल प्लांट जवळ टर्बाइन ब्लेड चालविणारी ही स्टीम आहे ती पुन्हा कंडेन्स करावी लागेल ती वाफ कंडेन्स करण्यासाठी किंवा ते थंड करण्यासाठी आपल्याकडे चीलिंग टॉवर्स आणि चीलिंग पॉंड्स असतील आणि या हायपरबोलिक प्रकारचे टॉवर्समधून गरम पाणी टिपले जाईल गरम पाणी सर्व ठिकाणी खाली येते आणि कूलंट किंवा हवा सर्व प्रकारे वर जाते तर एक ड्राफ्ट ट्यूब तयार केला जाईल त्या उद्देशाने सहसा हायपरबॉल्स खूप उपयुक्त असतात तर हा एक प्रकारचा कूलिंग टॉवर आहे जो थर्मल प्लांटसाठी वापरला जातो आणि कर्व चा बाहेरील भाग हायपरबोलाचा भाग दर्शवितो तर हा देखील हायपरबोला आहे हा देखील एक हायपरबोला आहे ही मधील लाईन आहे तिला सहसा आपण डायरेक्ट्रिक्स लाईन्स म्हणतो ज्या आपण नंतर शिकू त्याचप्रमाणे दुर्बिणीसंबंधी अनुप्रयोगांसाठी आणि प्लानबद्दल समजून घेण्यासाठी म्हणजे पॅराबोलिक मिररचे संयोजन आहे आणि हायपरबोलिक मिरर देखील वापरले जातील हा दुर्बिणी आहे एका बाजूला आपल्याकडे पॅराबोला असेल म्हणून हे सर्व किरण त्यास तापवत आहेत एका बिंदूवर फोकस करा आणि त्या बिंदूपासून हायपरबोलिक मिरर वापरला जाईल पुन्हा दुसऱ्या एखाद्या बिंदूला फोकस करा जेणेकरून आपण विस्तारीत किंवा वाढवलेली प्रतिमा मिळवण्याच्या स्थितीत असू तर कधीकधी ते हे पॅराबोला हायपरबोला संयोजन देखील वापरतात अगदी उत्पादनांमध्ये चिप्ससारख्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनांसाठी विशेषत ब्रँड नेम ज्याला आम्ही प्रिंगल्स म्हणतो त्या वक्रचा आकार सामान्यतः हायपरबोलिक वक्र असतो जर आपण गणिताच्या पातळीवर सारांश देत असू वर्तुळाचे कार्यक्षम स्वरुपाचे केंद्र असते जेथे सेंटर स्थित आहे त्या आधारावर ते h आणि k स्थानावर असल्यास उदाहरणार्थ ही कॉर्डीनेट एक्सेस आहे कुठेतरी x आणि h कॉर्डीनेट आहेत जर एखादा वर्तुळ काढला तर x h2y k2r2 हे मिळेल जर तो पॅराबोला असेल जर तो वर्टीकल डायरेक्शन मध्ये असल्यास ते a×x h2 सॅटिस्फाय करेल म्हणून जर हे ओरिजिन मधून गेले असेल आणि ते समीकरण असे असेल y x2 कधीकधी असे प्याराबोला असतात जे y x किंवा x y2 मधून जातात तिसरे ईलिप्सते x h2a2y k2b21 ही मॅथेमॅटिकल डेफिनेशन सॅटिस्फाय करते चौथा एक हायपरबोला आहे जो x h2a2 y k2b21 सॅटिस्फाय करतो आपण हायपरबोला ईलिप्सचे कन्स्ट्रक्शन पाहू हायपरबोला हायपरबोलामध्ये नेहमीच दोन डायरेक्ट्रिक्स असतात तर आपण फोकल पॉईंट ते डायरेक्ट्रिक्स आणि फोकल पॉइंट ते त्या कर्ववरील कोणताही पॉईंट यामधील अंतर दरम्यानचे संबंध पुढील वर्गात समजून घेऊ आपले खूप खूप आभार